बॅकग्राऊंड ऑपरेशनल एंपलीफायर IV आता आपण इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे अनालीसिस पाहूयात आणि हे अनालीसिस सुद्धा आपण मागे नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे अनालिसिस केले तसेच आहे जर तुम्हाला नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे नीट समजले असेल तर आता इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे अनालिसिस तुम्ही स्वतः च करू शकतात आणि असे तुम्ही स्वतः केले तर खरोखरच मला फार आनंद होईल तर हे आपले इन्व्हर्टटिंग एंपलीफायर चे सर्किट आहे याला V1 हे एक इनपुट Vo हे एक आउटपुट आहे आणि याचे Vp हे दुसरे इनपुट ग्राऊंड ला जोडलेले आहे मी हे सर्किट फक्त कॉपी करून घेतो कारण ते कसे लक्षात ठेवायचे हे तुम्हाला याआधीच सांगितले आहे पण आता इथे पुन्हा एक प्रश्न येतोच की जर V1 हे इनपुट दिले तर आउटपुट Vo हे किती असते आणि ते कसे शोधायचे तर इथे आपल्याला पुन्हा स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स म्हणजेच इनपुट आउटपुट रिलेशनशिप ची मदत घ्यावी लागेल आधी मी इथे स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स म्हणजेच इनपुट आउटपुट रिलेशनशिप म्हणजेच आउटपुट वर्सेस इनपुट काढतो तर या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स मध्ये या पॉइंटला Vसप्लाय आणि इथे हे Vसप्लाय आहे आणि या स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून Vo हे आउटपुट शोधण्यासाठी आपल्याला हे दोन्ही Vp व Vn माहीत असायला हवे पण इथे Vp 0 आहे तेव्हा आउटपुट Vo शोधण्या आधी आपल्याला हे दोन्ही Vp व Vn माहीत असायला हवे पण इथे Vp 0 आहे कारण ते ग्राऊंडला जोडलेले आहे पण Vn किती आहे आपल्याला Vn किती आहे ते डायरेक्ट ली माहित नाही पण Vn बद्दल आपल्याला थोडेफार माहित आहे तेव्हा पुन्हा एकदा पोटेन्शियल डिव्हायडर रूल वापरून या पॉइंटला Vo हे पोटेन्शियल आहे आणि हा पॉईंट V1 या पोटेंशियल ला आहे या ब्रांच मधून कोणतेही करंट बाहेर जात नाही आणि म्हणून Vn हे पोटेंशियल या Vo आणि V1 च्या मध्ये साधारणता अवरेज असू शकते आणि हे आपण जर तुम्हाला थोडेफार मीलमन थेरम Millman's theorem बद्दल माहित असेल तर पटकन करू शकतो आणि जरी माहीत नसेल तरी देखील करू शकतो तेव्हा आपण I हे असे जाणारे करंट शोधूयात I हे करंट इथून इथे असे जात आहे तेव्हा हे करंट किती असेल I V0 V1R1R2 VN V1 R1 I V1 R1 V0 V1R1R2 VN R2 V1R1R2 R1 V0R1R2 तर हे Vo आणि Vn मधील एक रिलेशनशिप आहे या रिलेशनशिपमध्ये आपल्याला Vn व Vo हे दोन अननोन मिळतात आपण या आधीच पाहिले आहे की Vo शोधण्यासाठी आपल्याला Vp आणि Vn हे दोन्हीपण लागतात आणि इथे सुद्धा Vn हे Vo वर अवलंबून दिसत आहे तेव्हा इथे सुद्धा हा प्रश्नच आहे आणि त्यामुळे इथे पण आपल्याला दोन रिलेशनशिप लागतील आता आपल्याकडे Vn व Vo मधील हे एक रिलेशनशिप आहे आणि स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून हे दुसरे रिलेशनशिप आहे म्हणजेच आपल्याकडे Vn व Vo मधील हे असे 2 रिलेशनशिप आहेत आता आपण ते 2 रिलेशनशिप Vn आणि Vo साठी सोडवू या आता पुन्हा एकदा मी या डायग्राम फक्त कॉपी करून घेतो आता आपल्याला Vn व Vo मधील हे एक रिलेशनशिप बाहेरील सर्किट वरून मिळते आणि हे दुसरे रिलेशनशिप स्टॅटिक कॅरेक्टरस्टिक्स वरून मिळालेले आहे तेव्हा मी हे बाहेरील सर्किट वरून मिळालेले रिलेशनशिप आणि हे ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या प्रॉपर्टी वरून मिळालेले रिलेशनशिप इथे लिहितो आता मी पुन्हा एकदा हे दोन रिलेशनशिप एक्सप्रेस करणारे दोन कर्व काढतो पण इथे Vp 0 आहे आणि म्हणून हे Vn सारखेच आहे तेव्हा या कर्व मध्ये X अॅक्सिस Vn सारखाच आहे कारण Vp 0 आहे जर मला आता हे Vn असे Vn करायचे असेल तर काय करावे लागेल मला इथे फक्त हे उलट करून या डायग्राम ची मिरर इमेज घ्यावी लागेल तेव्हा ही मिरर इमेज आहे तर हे Vn वर्सेस आउटपुट V0 आहे कारण Vp 0 आहे आणि R1R2R1 VN R2R1 V1 V0 हे Vn व Vo मधील दुसरे रिलेशनशिप आहे इथे तुम्ही पाहू शकतात की आउटपुट Vo हे Vn मल्टिप्लाय बाय काहीतरी मायनस V1 आणि इथे हे V1 माहित आहे म्हणजेच हे Y mx c असे आहे तेव्हा आपण हे y mx c कसे काढू शकतो हे पॉझिटिव्ह स्लोप असलेली आणि इंटरसेप्ट असलेली सरळ लाईन असेल तेव्हा Vn 0 ला Vo निगेटिव्ह असेल तेव्हा हे निगेटिव्ह इंटरसेप्ट कडून सुरू होईल साधारणतः ते असे असेल तर हे हे रिलेशन 1 आहे आणि हे रिलेशन 2 आहे तेव्हा याचे उत्तर काय असेल तर याचे उत्तर म्हणजेच हा इथे इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे आता आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी पूर्ण सरळ लाईन असते म्हणजेच ते y एक्सिस वर असते आणि त्यामुळे आयडियल ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी उत्तर हे या पॉइंट ला म्हणजेच Vn 0 जवळजवळ असेच येते आणि तेव्हा V0 R2 R1 V1 असे असेल तर हे असे उत्तर आहे तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपल्याला V0 R2 R1 V1 असे मिळाले आणि तुम्ही इथे पाहू शकतात की आउटपुट हे इनपुट आणि निगेटिव्ह फॅक्टर चे मल्टिप्लिकेशन आहे आणि म्हणूनच याला इन्व्हर्टटिंग एंपलीफायर असे म्हणतात कारण आउटपुटला नेहमी इनपुट च्या विरुद्ध साईन येते आता नंतर आपण पाहूयात की जर इनपुट बदलले तर आउटपुट कसे बदलते तेव्हा इनपुट काय आहे तर V1 हे इनपुट आहे जर आपण इनपुट बदलले तर ही टर्म बदलते आणि हे तसेच राहते म्हणजेच या रिलेशनशिप नुसार याची पोझिशन बदलते ते कसे बदलते तर हे बदलल्यामुळे इथे हा फॅक्टर बदलतो आणि म्हणून हा वाय इंटरसेप्ट बदलतो आणि स्लोप तसाच राहतो तेव्हा हा कर्व इथे असा वर किंवा खाली सरकतो आणि त्यामुळे हे बदलते म्हणून तुम्ही इथे पाहू शकतात की Vn जवळजवळ झिरो च राहते कारण ही लाइन उभीच आहे तेव्हा Vn 0 आहे आणि हे खरे आहे अशाप्रकारे आपण इनपुट सोबत उत्तर कसे बदलते ते पाहिले आता जर V1 फार फार जास्त असेल तर हे सुद्धा फार निगेटिव्ह असेल तर हे असे खाली जाते आणि तुम्ही पाहू शकतात की उत्तर इथे नसून ते याठिकाणी सॅचूरेशन रिजन मध्ये आहे आणि त्यामुळे Vn हे झिरो राहत नाही आणि तेव्हा जर Vn हे असेल तर या ऍम्प्लिफायर साठी आउटपुट निगेटिव येते त्याचप्रमाणे जर तुम्ही V1 फार निगेटिव केले तर हि टर्म पॉझिटिव्ह होते आणि त्यामुळे हे असे Vn 0 पर्यंत वर वर जाते आणि नंतर मात्र उत्तर हे या एक्सिस वर न राहता तिकडे येते तर हे अशा प्रकारे बदलते हे मी इथे V1 च्या पॉझिटिव व्हॅल्यू साठी घेतो तर असे हे इनपुट आणि आऊटपुट बदलते आता पुन्हा एकदा पहा Vn हे जवळजवळ झिरो च आहे आणि Vp हे तर झिरो च आहे म्हणजेच Vp Vn आणि म्हणून पुन्हा एकदा इथे वर्च्युअल शॉटिंग आहे म्हणजेच वर्च्युअल शॉटिंग हे इन्व्हर्टटिंग एंपलीफायर च्या सर्किट साठी सुद्धा खरे आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की हे फक्त ऑपरेशनल ऍम्प्लिफायर साठी खरे नाही जर आपल्याकडे हे सर्व कनेक्शन नसतील तर Vp आणि Vn हे सारखेच नसतील हे सर्व ऑपरेशनल ऍम्प्लिफायर च्या सर्किट साठी सारखेच नसतील तर ही या पूर्ण सर्किट ची प्रॉपर्टी आहे फक्त ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ची नाही तर असे हे वर्च्युअल शॉटिंग आहे तेव्हा आता नंतर आपण हे असेच अनालिसिस डिफरन्स एंपलीफायर साठी करूयात पण मी विनंती करतो की जर तुम्हाला जे अनालिसिस आपण इन्व्हर्टटिंग एंपलीफायर आणि नॉन इन्व्हर्टटिंग एंपलीफायर साठी या दोन लेक्चर मध्ये पाहिले ते कळले असेल तर तुम्ही आता स्वतः डिफरन्स एंपलीफायर साठी प्रयत्न करा तुम्हालाही मजा वाटेल